डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतेश आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर आणि प्लानिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे आज मी असेसमेंट च्या बाबतीत डिजास्टर रिकव्हरी विषयी आणि बिल्ड बॅक बेटर बद्दल भिन्न असेसमेंट कसे केले गेले आहे म्हणून कोणत्या पद्धती अवलंबल्या आहेत आणि त्यांनी कोणत्या प्रकारचे लक्ष केंद्रित केले आहे आणि असेसमेंट बद्दल चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत याबद्दल मी चर्चा करणार आहे असेसमेंट प्रक्रियेत लॅकुना काय आहेत आणि ते पुढे कसे घ्यावे म्हणून मी तुम्हाला 2 ते 3 वेगवेगळ्या असेसमेंटचा थोडासा क्रिटिकल रिव्हिव देईन आणि विशेषत एक जागतिक स्तरावरील आहे आणि एक दोन विशिष्ट स्तरावरील आहेत मी या चर्चेला जागतिक दृष्टिकोनातून सुरुवात करेन डिजास्टर रिस्क कमी करण्याच्या ग्लोबल असेसमेंट रिपोर्टमध्ये मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देईन हे कॅसिडी जॉन्सन आणि तिच्या टीमने तयार केले आहे 2011 मध्ये हे आयएसडीआर ने विकसित केले आहे डिजास्टर रिस्क कमी करण्यासाठी हे वातावरण तयार आणि सक्षम बनविते कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जमीन प्लॅनिंइंग आणि इमारतीसाठी नियामक फ्रेमवर्कचा अलिकडील अनुभव तर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांकडे लक्ष दिले गेले आहे कारण डीआरआर पैलू डीआरआर मधील आव्हाने या निम्न आणि मध्यम उत्पन्न गटांबद्दल खूपच समर्पक आहेत आणि अशी अनेक कारणे होती की आपण का करू शकत नाही काही तांत्रिक हस्तक्षेपाची योग्यरितीने परिचय करुन द्या तसेच कसा तरी आम्ही संस्कृतींचा तळ तळ पातळीवरील वास्तविकता आणि त्या इमारती कोड संरचनात्मक उपाय आणि जमीन प्लॅनिंइंग जमीन व्यवस्थापन विषय प्लॅनिंइंग आणि जमीन व्यवस्थापन या विषयांवर लक्ष देऊ शकत नाही तर या सर्व गोष्टी या विशिष्ट असेसमेंट अहवालात समाविष्ट केल्या आहेत हे कसे हाताळले गेले ते मी थोडक्यात समजावून सांगते जेव्हा आपण अंगभूत वातावरणामध्ये कमी होणाऱ्या डिजास्टरच्या रिस्क बद्दल बोलतो तेव्हा तेथे 2 पध्दती असतात एक स्थान दृष्टीकोन आहे तर दुसरा डिझाइन दृष्टीकोन आहे पहिल्या ठिकाणी स्थानाचा दृष्टीकोन तो जमीन वापरण्याच्या प्लॅनिंइंगाच्या प्रक्रियेसंदर्भात काम करतो जेव्हा आपण म्हणतो की भू वापराच्या प्लॅनिंइंगाचा अर्थ स्पष्टपणे आहे तर तेथे वेगवेगळ्या प्रोसेस आहेत ज्या एकमेकांच्या हातात जात आहेत आणि त्या एका विशिष्ट क्रमामध्ये जातात उदाहरणार्थ आम्ही धोक्यांमुळे होणारे क्षेत्र देखील ओळखतो जेव्हा आपल्याला हे माहित असते की ही संभाव्य क्षेत्रे आहेत प्रादेशिक पातळीवरील समज आहे की नाही ती विशिष्ट क्षेत्र विकासाची समज आहे की नाही म्हणून आम्ही समजू शकतो की संभाव्य क्षेत्रे ज्यास कोणत्या प्रकारचा रिस्क असेल मग ते लँडस्लाइड असो ते पूरग्रस्त क्षेत्र असो बहुविध रिस्क असण्याची शक्यता असो म्हणजे ते पहिले काम आहे दुसरे म्हणजे आम्ही झोनिंग पैलूसह करतो झोनिंग किंवा स्ट्रॅटेजिक स्पॅशिअल प्लॅनिंइंग या माध्यमातून आम्ही या क्षेत्रे नियुक्त केली ज्या क्षणी आपण त्यांना रिस्क द्याल तो उच्च रिस्क आहे कमी रिस्क आहे जो मध्यम रिस्क आहे जे यास प्रवण आहेत शक्यता काय आहेत कोणत्या संधी आहेत त्यामधील धोके काय आहेत म्हणूनच आम्ही येथे एक स्ट्रॅटर्जीक स्पॅशिअल प्लॅनिंइंग प्रोसेस देखील विकसित करतो येथे आपत्कालीन परिस्थितीत काही ठिकाणी मुक्तता किंवा आणीबाणीच्या निवासस्थानासाठी वापरली जाऊ शकणारी काही मोकळी जागा निश्चित करण्यासाठी आणि शहरे व्यवस्थापित केलेल्या लाईफलाइन पायाभूत सुविधांची योजना आखण्यासाठी आम्हाला समाविष्ट करणे आवश्यक आहे मी तुम्हाला देऊ शकू अशी काही उदाहरणे जेव्हा हुदुद चक्रीवादळ घसरला तेव्हा एक वास्तविक दबावची परिस्थिती उद्भवली आपल्या पायाभूत सुविधांचा बराच भाग तोडला गेला मुख्य सेवा योजना तर फारच रस्ते खराब झाले आहेत पुराचे पाणी मुख्य रस्त्यावर आले आहे त्यामुळे रेल्वेचे नुकसान झाले आहे तर अशा प्रकारे प्रवेश बर्याच भागात कापला गेला आहे आणि येथूनच जेव्हा हे समजले की येथे पाण्याचे प्रमाण पातळी वाढली आहे तर कदाचित या पातळीपर्यंत जाईल तर आपण देखील ठरवू शकतो की आपण काय करावे कोणत्या प्रकारचे डिजास्टरच्या बाबतीत आमच्याकडे असलेल्या वैकल्पिक पायाभूत सुविधांचा संबंध असावा आपल्या ओळखीच्या पर्यायी पध्दतीने आपण या लोकांना कसे बाहेर काढू आणि आम्ही त्यांना कुठे ठेवू शकतो त्वरित मदत आणि पुनर्वसन प्रक्रियेत आम्ही या लोकांना प्रत्यक्षात कुठे ठेवू शकतो कोणत्या प्रकारचे मुक्त क्षेत्र आहे कारण आपण घरासाठी घर घरासाठी घराचे प्लॅनिंइंग करत राहिल्यास आणि जर आपण त्यास गर्दीचे वातावरण बनवत असाल तर डिजास्टरच्या वेळी काय होते आम्हाला हे स्थान रिक्त ठेवण्यासाठी एका जागेची आवश्यकता आहे म्हणून या सर्व प्रोसेस एकत्रितपणे स्ट्रॅटर्जीक स्पॅशिअल प्लॅनिंइंग बनवतात त्या डीआरआरला त्या पातळीवर संबोधित केले जाणे आवश्यक आहे परंतु प्रश्न असा आहे की आम्ही त्या मार्गाने संबोधित करण्यास सक्षम आहोत की आम्ही आपल्याला माहिती असलेल्या तुकड्यांच्या दृष्टीकोनातून घेत आहोत हे आम्ही ज्या भूमीवर काम करीत आहोत त्याचे हे पार्सल आणि ते तसे आहे परंतु एकत्रितपणे कसे शहर कसे काम करत आहे आपल्याला त्यासह कसे प्लॅनिंइंग करावे लागेल तर ही काही मोठी आव्हाने आहेत जेव्हा डिझाइनचा दृष्टीकोन येतो तेव्हा इमारती कशा तयार केल्या जातात आणि कशा तयार केल्या जातात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे केले जाते तर मग ते विशिष्ट कोड चे अनुसरण करून काही विशिष्ट नियामक चौकट आणि ते या राष्ट्रीय स्तरीय नियामक फ्रेमवर्क किंवा स्थानिक पातळीवरील फ्रेमवर्क पोटनिवडणुकीचे कसे पालन करतात तर हे त्यातील डिझाइन पैलूकडे कसे दिसते दोन्ही दृष्टिकोनांमधील महत्त्वाचे आव्हान म्हणजे सर्वप्रथम आपल्याकडे नियामक चौकट आहेत परंतु कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील विकसनशील देशांमध्ये त्यांचा विस्तार कसा केला जाईल किंवा कठोरपणे त्यांचा अवलंब केला गेला आहे म्हणूनच बर्याच आव्हाने आहेत दारिद्र्य हे एक आव्हान आहे शिक्षण हे एक दुसरे आव्हान आहे तर त्यासारख्या अनेक बाबी आहेत ज्यात आपणास माहित आहे आणि सांस्कृतिक अनुपालन स्थानिक संस्कृती देखील या अधिकृत फ्रेमवर्कचे पालन करण्यास सक्षम कसे आहेत तर काही उदाहरणे व काही महत्त्वाचे मुद्दे व हे असेसमेंट कसे आयोजित केले गेले आहे याबद्दल मी आतापर्यंत अभ्यास करीत आहे जेव्हा आम्ही या व्याख्यानाबद्दल असेसमेंट वर चर्चा करतो तेव्हा मी त्या तयार केलेल्या पद्धतीबद्दल वर्णन करतो या अभ्यासामध्ये 3 घटक बनलेले आहेत एक साहित्य पुनरावलोकन आहे म्हणूनच तज्ञांनी विविध साहित्य संग्रहित केले आहे जे डिजास्टर रिस्क कमी करण्यासाठी आणि डिजास्टर निवारणासाठी शहरी आणि प्रादेशिक प्लॅनिंइंग आणि डिजास्टर रिस्क कमी करण्याचे उद्दीष्ट असणारी इमारतीची स्टॅण्डर्ड आणि कोडची रचना आणि अंमलबजावणी संबंधित आहेत म्हणूनच एक स्तर म्हणजे डीआरआरच्या शहरी आणि प्रादेशिक प्लॅनिंइंग बद्दल बोलत आहे आणि दुसरा स्तर इमारतीच्या स्टॅण्डर्ड आणि कोडच्या अंमलबजावणीच्या पैलूंबद्दल बोलतो आहे मग दुसरी बाब म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या देशांतील 5 केस स्टडी घेतल्या आहेत त्यातील दोन तुर्कीचे आहेत एक तुर्कस्तानमधील 99 अंकाराचा अर्थक्वेक मारमारा अर्थक्वेक आणि तुर्कीमधील 99 नंतरचे अर्थक्वेक आणि तुर्कीमधील डिजास्टर व्यवस्थापनामध्ये कोणत्या प्रकारच्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतरचे दुसरे केंद्रही तुर्की शी संबंधित आहे तुर्कीमध्ये 1999 पासून इमारत कोडमध्ये कोणत्या प्रकारची पुनरावृत्ती आणि अंमलबजावणी केली गेली याबद्दल बोलले गेले आहे तर हे बिल्डिंग कोडच्या पैलूवर खूप केंद्रित आहे नामिबिया त डिजास्टर रिस्कच्या तयारीच्या इनफॉर्मल सेटलमेंटच्या पुनरावलोकनावर ते बोलतात आणि अर्जेंटिनामध्ये डिजास्टर रिस्क आणि शहरी प्लॅनिंइंग यांच्यातील संबंधांबद्दल बोलतात आणि इराणमध्ये ते अर्थक्वेक विरूद्ध इमारत आणि बांधकाम सुरक्षेच्या नियमांबद्दल बोलतात कारण बामचा नुकताच परिणाम झाला आहे त्यावेळी अर्थक्वेक आणि त्या बाजूने अर्थक्वेक सुरक्षेविषयी विशेषत चर्चा केली त्यानंतर या प्रकरणांच्या अभ्यासानंतर आणि साहित्याच्या पुनरावलोकनांशी संबंधित ते संपले त्यांनी सप्टेंबर 2010 मध्ये लंडनमध्ये ज्या प्रकारच्या छोट्या वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन केले होते त्यांचा समारोप झाला त्यामुळे संपूर्ण अहवालाची प्रोसेस तयार झाली आहे आणि हे कसे नेतृत्वासाठी सादर केले गेले त्याचे 2 भाग आहेत एक म्हणजे प्लॅनिंइंग आणि जमीन व्यवस्थापन दुसरा भाग ज्या इमारती आणि डिजास्टर रेजिस्टन्स बांधकामांच्या नियमांवर आहे आणि येथे हे पुन्हा 3 घटकांमध्ये विभागले गेले आहे एक म्हणजे प्लॅनिंइंग आणि भूमीशी संबंधित डिजास्टर रिस्क कमी करण्याचा कायदा दुसरे म्हणजे शहरी प्लॅनिंइंग आणि योजनांची अंमलबजावणी तिसरे म्हणजे डिजास्टर रिस्क आणि इनफॉर्मल सेटलमेंटचे प्लॅनिंइंग भूमी व्यवस्थापन आणि अपग्रेडिंगद्वारे कमी करणे तर इनफॉर्मल सेटलमेंटवर लक्ष केंद्रित केले जात आहे तर दुसर्या भागात इमारती आणि डिजास्टर रेजिस्टन्स बांधकामांसाठी नियम आहेत प्रथम एक योग्य कोड आणि स्टॅण्डर्ड डिझाइन करणे आणि विकसित करणे अनुप्रयोगांच्या आसपासच्या नियम आणि पद्धती आणि इमारतीच्या मानक अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले आहे तर अंमलबजावणी प्रक्रियेत विविध आव्हाने कोणती आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी चर्चा केली आहे उदाहरणार्थ तुर्कीमध्ये गॅस पाइपलाइन रिस्कदायक असू शकतात परंतु निवासी भागात जवळच्या निवासी भागात कसे आणि गॅस स्टेशन प्रदान केले गेले आहेत याविषयी चर्चा करणारे काही पुरावे आहेत नियामक चौकटीत या गॅस सर्व्हिस स्टेशनविषयी बोलले गेले आहे तर याचा अर्थ नियामक दृष्टीकोनातून पूर्णपणे पाहिले गेले नाही म्हणूनच भूमी वापराच्या प्लॅनिंइंगात डीआरआरचा कसा विचार करावा लागतो यामध्ये काही योजना आहेत ज्यात वेगवेगळ्या योजनांच्या वापराची योग्य कार्यक्षमता देण्यात येते तर कल्पना करा की आपण हे ठेवत आहात कारण ते देखील औद्योगिक विभाग आहेत निवासी भूमी वापराशी ते कसे संवाद साधत आहेत याशिवाय इतरही काही गोष्टी आहेत जसे की तुम्हाला माहिती आहे बांगलादेशातील आर्सेनिक पाण्याचा दूषितपणा हे कसे घडले आहे बांगलादेशात लोक असेच प्रवण आहेत की ते त्या पाठीशी राहत आहेत म्हणूनच या भूमी वापराच्या प्लॅनिंइंगात पहावे लागणारे विविध पैलू आहेत आणि यामुळे केवळ राष्ट्रीय स्तरावरील कायदेविषयक चौकटच करण्याची गरज नाही कारण भारतात आम्ही यूआरडीपीएफआय मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील सेटअपबद्दल बोलतो त्यांना स्थानिक पातळीवर अनेक रिस्क एकाधिक रिस्कचा हिशेब आणि अधिवेशन प्लॅनिंइंग आणि डिजास्टरच्या घटनेच्या प्रतिसादात प्रतिक्रियात्मक कायदे करण्याऐवजी सामरिक आणि अग्रेसर दिसणारे कायदे घ्यावे लागतात म्हणूनच एखादी घटना घडली तरच त्याकडे पाहण्याची गरज नाही आणि नंतर आपण त्यास प्रतिसाद दिला तर तसे होऊ नये एखादी स्ट्रॅटर्जीक मार्ग पहावा लागेल जरी घटना घडली नसली तरीही आपण कसे प्लॅनिंइंग करू शकतो तर विशिष्ट क्षेत्रातील विकासाच्या गरजेनुसार स्थानिक रूपांतरण गरीबांना अधिक परवडणाऱ्या जागेसाठी आवश्यक शिथिलता आणि छोट्या भूखंडांना डिझाइनच्या दृष्टिकोनातून आणखी काही क्षेत्र सुरक्षित करता यावे यासाठी लागणारे छोटे भूखंड यासाठी पुरेसे लवचिक असे कायदे तर केवळ जमीन ओळखूनच ती सुरक्षित जमीन नाही तर एक रचनादेखील त्यास सुरक्षेसाठी समजून घेण्यास हातभार लावू शकते आणि प्रत्यक्षात केवळ सुरक्षित भूमीत इमारतींच्या सुरक्षित स्थितीतच नव्हे तर त्यांचे ओरिएन्टेशन संपूर्ण दृष्टीकोन ज्या प्रकारे घेतला गेला आहे त्यायोगे आपण कमीतकमी लोकांची सुरक्षा मिळवू शकू सिव्हिल सोसायटी आणि स्कॅन्डिनेव्हियनScandinavianच्या उदाहरणासारख्या अन्य सरकारी संस्था यांच्यात सक्रिय रेजिस्टन्सता मी जेव्हा स्वीडनमध्ये काम करत होतो तेव्हा मी स्नोव देखभाल या पैलूवर काम करत होतो म्हणूनच स्नोव व्यवस्थापन कार्यक्रम कौन्सिलने कसा आयोजित केला आहे याविषयी आम्ही बर्याच एजन्सींची मुलाखत घेतली आहे एकाच इमारतीत दोन विभाग अस्तित्त्वात आहेत कारण त्यांच्याकडे बर्फ देखभालच्या 3 श्रेणी आहेत एक महामार्ग पाहतो एक राज्य महामार्ग व मुख्य महामार्ग पाहतो दुसरे जिल्हा मार्ग पाहतो तिसरा स्तर अतिपरिचित पातळी पाहतो तर हे 3 एकाच इमारतीत आहेत परंतु ते कधीही संवाद साधत नाहीत म्हणून त्यांच्याकडे प्रत्येकासाठी भिन्न धोरणे आणि कार्यपद्धती आहेत परंतु त्यांना काही अंतर आहे की 6 वाजता एक महामार्ग साफ होईल महामार्ग लोक साफ करतील आणि 9 वाजता दुपारी कोणीतरी येईल पण यामुळे अतिपरिचित बसस्थानकात प्रवेश करणे अडथळा निर्माण करेल म्हणूनच मधल्या भागात जे लोकल क्लीयरन्स लोक आणि हायवे क्लीयरन्स लोकांमधील सँडविच केलेले भाग आहेत त्याबद्दल काही समन्वय असले पाहिजे तर हा एक प्रकारचा कोऑर्डिनेशन आवश्यक होता म्हणूनच मी असे म्हणत आहे की सरकारी संस्था यांच्यातही एक प्रकारचा शिल्लक असावा आणि त्यांनी याची खात्री करुन घ्यावी अशा प्रकारच्या शिल्लक विकासाचे निर्णय केवळ नफा मिळवून देणारेच नसतील याची खात्री करुन घेऊ शकते कारण बर्याच विकास अधिकारी दिसत आहेत त्या विशिष्ट अतिपरिचित क्षेत्रासाठी किंवा शहराच्या किंवा विशिष्ट राज्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी विशिष्ट प्रस्तावाच्या फायद्यासाठी कोणत्या प्रकारच्या सामाजिक पर्यावरणीय आणि आर्थिक खर्चाचा विचार करावा लागेल जर कोणी 140 एकर विकासाच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन घेऊन येत असेल तर आपण त्यासंदर्भातील सर्व बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे पाणी सुरक्षा प्रश्नावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो आपल्याला माहिती असलेल्या मातीच्या विघटनावर त्याचा कसा परिणाम होईल ते म्हणजे सर्व बाबींचा विचार केला पाहिजे म्हणून मी अंमलबजावणीच्या काही आव्हानांचादेखील सारांश देत आहे आता जेव्हा आपण कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीबद्दल बोलू तेव्हा सर्व प्रथम ते स्थानिक विकास प्राधिकरणाकडे सादर केले जाईल आपण स्थानिक परिषदेला सबमिट करावयाचे असल्यास मोठ्या क्षेत्राच्या विकासासाठी जेव्हा आपण काही प्रस्तावित करता तेव्हा ही स्थानिक सरकार त्यांच्याकडे पहिली पायरी असते आणि विकासाचे प्रकल्प मंजूर करण्यासाठी जबाबदार ठरविणे आणि प्लॅनिंइंग तयार करणे यामधील रिस्क कमी करण्याच्या अग्रभागी ते आहेत जर कोणी मोठा गृहनिर्माण विकास प्रकल्प घेऊन येत असेल तर प्रथम ते स्थानिक परिषदेकडे जात आहे आणि विकसनशील देशांमधील समस्या म्हणजे तो नॉर्मन फॉस्टर किंवा इतर कोणी किंवा अगदी सुप्रसिद्ध असे म्हणू शकेल असा मोठा वास्तूकार असेल दोशी यासारख्या आर्किटेक्ट ने किंवा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची रचना करणारे कोणीही परंतु दिवसअखेर त्या परिषदेत ज्याला हे असेसमेंट प्राप्त होते छोट्या शहरांमध्ये कदाचित अशी अनेक प्रकरणे असतील आपणास अगदी कमी पात्र व्यक्ती आढळतील ज्यांना डिजास्टर रिस्क कमी करण्याच्या पैलू पर्यावरणासंबंधीच्या चिंतांबद्दल कोणकोणत्या शब्दाची व्याख्या करता येणार नाही हे समजू शकलेले नाही म्हणूनच त्यांना त्यांच्या दैनंदिन दबावामुळे होणार्या मंजुरीच्या परिस्थितीतील वेगळ्या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते आणि नंतर हे स्थानिक कसे कारण त्यांच्याकडे बर्याच विकासाचे प्रस्ताव आणि नोकरशाही प्रक्रियेवर भारी ओझे आहे जर आपण कधी प्लॅनिंइंग कार्यालयात जाण्याचे घडले असेल आणि जर आपण वातावरण कामकाजाचे वातावरण पाहिले तर हे खरोखरच त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारी आहेत आणि विशेषत पुरेशी तांत्रिक क्षमता देखील नाही लहान शहरांमध्ये हे अगदी खरे आहे आणि स्थानिक सरकारांच्या रिस्क कमी करण्याच्या कमिटमेंट वर आर्थिक वाढसारख्या स्पर्धात्मक आवडीनिवडींवर परिणाम होतो मी पुण्यातील महाबळेश्वरमध्ये होतो आणि एकीकडे पर्यटन विभाग हा आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणारा पैलू होता परंतु हे समजणे आवश्यक आहे की ते इको सेन्सेटिव्ह झोनचा एक भाग आहे म्हणूनच स्थानिक सरकारांना त्या प्रकारची प्राथमिकता द्यावी लागेल जे तुम्हाला माहित आहे एखाद्याला विकासामध्ये पुरेसे संवेदनशील असणे आवश्यक आहे आणि स्थानिक सरकारच्या या प्रकारात राजकारणी खूप सक्रियपणे गुंतलेले आहेत त्यांना आपल्या क्षेत्रातील अधिक समृद्ध आर्थिक संवेदनशील आर्थिक पिढीच्या मॉडेलसह त्यांचे क्षेत्र वाढवायचे आहे त्यांना पर्यटन विकसित करायचे आहे त्यांना काही विकसित करायचे आहेत उद्योगांना नोकरीच्या संधी मिळतील पण त्याचा कसा परिणाम होईल डिजास्टर रिस्क कमी कशी करता येईल आणि अशा प्रकारच्या गोष्टी फार विशेषतः अशा ठिकाणी प्रचलित आहेत जिथे डिजास्टरजनक घटना घडत नाहीत प्रादेशिक स्तरावरील प्लॅनिंइंगाचे महत्त्व मी तुम्हाला आताच सांगितले महाबळेश्वर प्रकरण इको सेन्सेटिव्ह झोनचा भाग असल्याने शहर पातळीवर किंवा नगर पातळीवर किंवा शहरी पातळीवर जाण्याचा दृष्टीकोन नाही प्रादेशिक पातळीवर समजूत घालायची आहे त्या मोठ्या परिसंस्थेशी त्याचा संबंध आहे त्याचप्रमाणे उत्तरकाशी ते गंगोत्री या ठिकाणी इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करण्यात आला आहे तर सर्व प्लॅनिंइंगात त्या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणून आपण कोठे योजना आखत आहात आणि प्रादेशिक पातळी कुठे आहे फॉल्ट लाइन चालू आहे आणि आपल्यास ठाऊक असलेल्या क्षेत्राचे प्लॅनिंइंग कसे करावे तिथेच क्षेत्रीय प्लॅनिंइंग आपणास रिस्कबद्दल एकसमान माहिती सक्षम करेल आणि हे सुनिश्चित करते की एका ठिकाणी रिस्क कमी झाली आहे रिस्क दुसर्या ठिकाणी हलवा तर ज्या क्षणी आपण येथे काहीतरी तयार करता आणि त्याचा परिणाम पुढील भागात इतर कशासही होऊ शकतो म्हणूनच प्रादेशिक प्लॅनिंइंग दृष्टिकोन राबविला पाहिजे तसेच डीआरआरच्या प्लॅनिंइंगात अनेक भागधारकांना सक्षम करणारे कायदे असूनही देश आणि शहरे सहज बहु भागधारक दृष्टीकोन सहज मिळवू शकत नाहीत म्हणूनच हे आव्हान असो की ते आपोआप व्यवस्थापन व प्लॅनिंइंग करण्याच्या पूर्णपणे तांत्रिक दृष्टीकोनातून बाहेर पडण्याकरिता क्षमता निर्माण करण्याच्या कार्यालयामध्ये बरेच वेगवेगळे भाग घेण्याऐवजी खोटे बोलतात म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की नियोजित अधिकाऱ्याना कित्येकदा वेगवेगळ्या भागधारकांच्या सल्लामसलत करण्याऐवजी तांत्रिक दृष्टिकोनावर प्रभुत्व असते कधीकधी या बैठका बर्याच परिषदांमध्ये केल्या जातात परंतु नंतर कोणत्या मर्यादेपर्यंत याचा विचार केला गेला आहे आणि या किती खोली आहेत तळागाळातील पध्दती आणि येथेच सामाजिक दृष्टिकोन तसेच भिन्न भागधारकांच्या दृष्टीकोनात तांत्रिक दृष्टिकोनाचे वर्चस्व आहे शहरी प्लॅनिंइंगात डिजास्टर व्यवस्थापन विभागांचे पारंपारिक वेगळेपण अद्याप बहुतांश कार्यक्षेत्रात प्रचलित आहे म्हणूनच डिजास्टर व्यवस्थापनास शहरी लवचिकतेच्या दृष्टीकोनातून मोठ्या दृष्टीकोनातून डिजास्टर प्रतिसादासाठी आकस्मिक प्लॅनिंइंग म्हणून पाहिले जाते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1980 च्या दशकात आम्ही अजूनही बर्याच घटनांमध्ये आहोत डिजास्टर प्लॅनिंइंग प्लॅनिंइंग प्रक्रियेत चांगलेच ईंटेग्रेडेड झाले नाही कारण ते नेहमीच पाहतात की डिजास्टर उद्भवल्यास किंवा बचावासाठी आपण किती चांगल्याप्रकारे योजना आखू शकतो परंतु हे ठीक कसे टाळता येईल प्लॅनिंइंग प्रोसेसच त्या विचार प्रक्रियेत कशी व्यस्त राहू शकते हे किती चांगले आहे तर या विभागांचे दोन वेगळे विभाजन अद्याप बऱ्याच कार्यक्षेत्रात अस्तित्वात आहे प्लॅनिंइंग भूमी व्यवस्थापन व उन्नतीकरणाच्या माध्यमातून इनफॉर्मल वस्तींमध्ये डिजास्टरचा रिस्क कमी करणे म्हणूनच तुम्ही पाहिले आहे की बरेचसे परिणाम इनफॉर्मल वसाहतीत दिसतात ते काठावर राहणा ऱ्या गरीब लोकांना लक्ष्य करीत आहेत ते विविध आर्थिक कारणांमुळे काठावर राहत आहेत किंवा त्यांच्यावर काही दबाव आणणारी परिस्थिती आहे ज्या त्यांना आव्हान देत आहेत आणि त्यांना या परिस्थितीत जगण्याची शक्यता आहे म्हणूनच या विशिष्ट अहवालात नामीबियापासून तुर्की अर्जेंटिना येथून सुरू होणाऱ्या विविध उदाहरणांचा स्पर्श झाला आणि त्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी काही महत्त्वपूर्ण बाबींवर त्यांनी भर दिला आहे एक म्हणजे कार्यकाळ बेदखलपणा आणि रिस्क कमी करण्याची सुरक्षा जसे की हे अल्मांसीAlmansi's च्या कार्याच्या बाबतीत आहे जेथे अर्जेटिना इनफॉर्मल वसाहतींचे उन्नत कसे करावे याकडे लक्ष देते कारण आपण कधीही झोपडपट्टी किंवा तिमाही वस्त्यांमध्ये गेल्यास नेहमीच अपग्रेडेशन योजना चालूच राहतात तर कार्यकाळ झोपडपट्टी अवधी नसलेली झोपडपट्टी हळूहळू कार्यक्षेत्र व झोपडपट्टी बनते ज्यामुळे पायाभूत सुविधा आणि सेवा पुरविल्या जातात आणि घरांच्या गुणवत्तेचे अपग्रेडेशन होते तर तशाच प्रकारे एक अंसबडिवाईडेड जमीन म्हणून पूर्वी हे नामिबियाच्या बाबतीतही खरे होते म्हणून जेव्हा लोकांना आपल्यास काही जाणून घेण्यास सांगितले जाते तेव्हा तेथे जाऊन तेथे जाण्याचे पर्याय आणि ही जागा रिकामी करुन सुरक्षित देशात राहण्याचे पर्याय आहेत परंतु इतरही काही महत्त्वाचे बाबी आहेत तर उदरनिर्वाहाचे काय म्हणून ते विविध कारणांसाठी थांबले आहेत जसे मी तुम्हाला सांगितले होते ते आर्थिक कारणांसाठी थांबले आहेत ठीक आहे आणि पूर्वी जेव्हा एक इनफॉर्मल तोडगा ठीक होता तेव्हा तेथे कोणतीही नियामक चौकट लागू केली गेली नव्हती जेव्हा जेव्हा गरज उद्भवली असेल तेव्हा लोक स्वतःच विकसित झाले आहेत तर हे फारच सेंद्रिय पद्धतीने घेतले गेले आहे परंतु नंतर जेव्हा डीआरआर प्रॅक्टिसने त्यांना निधी तंत्रज्ञानाशी संबंधित किंवा कोणत्याही कायदेशीर समर्थन यंत्रणेशी संबंधित असलेल्या विविध यंत्रणेसह अपग्रेडेशन पैलूसाठी अंमलबजावणी केली तर म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या गरजा भागवाव्या लागतात उदाहरणार्थ किमान आकाराचे भूखंड 300 चौरस मीटर समुद्रसपाटीपासून 375 मीटर पेक्षा जास्त जमीन आणि वीज आणि पाणी नागरी सेवा पायाभूत सुविधांच्या सेवेतील तरतुदी आणि जलवाहिन्यांच्या सीमेवर घरबंदीसाठी निर्बंध त्यामुळेच विभागीय नियम देखील महत्त्वाचे ठरतात सार्वजनिक स्थानासाठी भूमिका आणि जमिनीची टक्केवारी ठीक आहे आपण सार्वजनिक जागेसाठी 10 किंवा 15 जमीन देत असाल आणि नंतर केवळ फॉर्मल नोंदणीकृत जमीन असेल तरच आपण उपविभागांना योग्य बनवू शकता तर एखादी योजना तयार करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या तरतुदी तयार कराव्या लागतील आणि अशा अनेक योजना आणि कार्यक्रम देखील आहेत जसे की प्रोमेबा हा एक कार्यक्रम आहे आणि त्यांनी विविध इनफॉर्मल तोडग्यांमध्ये ही अंमलबजावणी पातळी म्हणून आयोजित केली आहे मी तुम्हाला रोजारियो हॅबिटेट प्रोग्रामची काही उदाहरणे दाखवीन आणि येथे ते सुरुवातीस काय करतात जर तुम्ही त्याकडे पाहिले तर ही व्हिला कॉरिएंटसची सुरुवातीची मांडणी आहे आणि त्या विशिष्ट प्रदेशातील सुमारे 13 जमीन सर्वकाही आहे पूर्णपणे इनफॉर्मल वसाहती आणि जेव्हा आपण ते फॉर्मल बनवायचे असेल तर आपल्याला ते सामाजिकदृष्ट्या संवेदनशील प्रतिक्रिया बनवावे लागेल आणि आपल्यास आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल याचा कसा फायदा होईल प्रथम त्यांनी काय केले ते ओळखले गेले की पायाभूत सुविधा आणि सेवांचा विचार करण्याच्या हेतूने त्या स्थानांतरित केले जाऊ शकतात कारण आपण पहात किंवा ओळखले आहे म्हणूनच ही घरे जिथे पुनर्स्थित केली गेली आहेत आणि त्यांच्याकडे रस्ते आणि सेवांसाठी काही रस्ता आहे मोकळा झाला आणि येथूनच त्यांनी नवीन मार्ग तयार करण्यास सुरुवात केली आणि जमीन उपविभाग समायोजित केला आणि रस्ता बनविला तर अशाप्रकारे अस्तित्त्वात असलेल्या बहुतेक अधिवासात अडथळा आणल्याशिवाय काही घरे ओळखली गेली जेणेकरून नियोजित प्रोसेस आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रस्ते आणि मूलभूत सेवा तयार केल्या जाऊ शकतील आणि यापैकी बरेच नियम धोरणे किंवा प्रकल्प ज्यांचे हजार्ड चे रिस्क कमी करण्याचे उद्दीष्ट आहे त्याचा गरीब किंवा सुरक्षित कार्यकाळ न जगणाऱ्या वरही हानिकारक परिणाम होऊ शकतो आता जेव्हा इनफॉर्मल तोडग्यांचा विचार केला जातो तेव्हा तेथे दोन्ही कार्यकाळ पूर्ण केल्याशिवाय केले जातात म्हणून अनेक विकास नियामक प्रक्रियेत ते कार्यकाळ घेतल्याशिवाय योग्य मार्गाने ओळखले जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांचा शेवट होतो तेथे राहतात आणि त्या असुरक्षित परिस्थिती आहेत आणि ते लक्ष्य गट बनतात अशीही काही प्रकरणे आहेत जेव्हा नामीबियाच्या बाबतीत जेव्हा काही अपग्रेडेशन प्रोग्राम विकसित केला गेला असेल किंवा पुनर्वास कार्यक्रम झाला असेल तेव्हा त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेली जमीन स्थानिक कार्यक्षेत्रात ओळखली परंतु नंतर वेळ मिळाला त्या वेळी शहरी पातळीवर त्याचा समावेश करण्यात आला जेव्हा लोक जमीन वाटप करतात तेव्हा तेथे कोणतीही शहरी अंमलबजावणी होत नाही म्हणूनच लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या सुविधांसह आधीच बांधकाम सुरू केले आहे म्हणून आता जेव्हा या गोष्टींचा समावेश केला गेला आहे तेव्हा शहरी नियामक चौकट समाविष्ट केले गेले आहेत जेणेकरून समुदाय आधीच त्यांच्या स्वत च्या पद्धतीने सर्वसाधारणपणे विकसित झाले आहेत म्हणून वेळ समाविष्ट केल्याची ही उदाहरणे आहेत जेव्हा ती समाविष्ट केली जातात आणि कधी समाविष्ट केली जात नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भागीदारीत बळकट समुदाय आधारित संस्था देखील आहेत जे भूमी व्यवस्थापन आणि श्रेणीसुधारित करण्याच्या चांगल्या धोरणांवर प्रभाव टाकू शकतात आणि येथूनच डीआरआरला जमीन व प्लॅनिंइंगाच्या दृष्टीने सक्षम वातावरण प्रदान करण्यासाठी नगरपालिका सरकारे करू शकतात लोकांना जिथे बांधायचे आहे त्या सुरक्षित ठिकाणी प्रवेश करण्यास सक्षम करा जेव्हा तो इमारतींकडे येतो आणि अहवालाचा भाग 2 तयार करतो तेव्हा हे योग्य कोड आणि स्टॅण्डर्ड डिझाइन करणे आणि विकसित करण्याबद्दल बोलतो आणि बर्याच प्रकरणांमध्ये हे बरेच खरे आहे की इमारती कोड जे स्थानिक परिस्थितींना प्रतिबिंबित करणार नाहीत त्यातूनच कोडमध्ये सुधारित कसे करता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी व्यावहारिक क्रिया गट काही तत्त्वे ऑफर करतो आता अगदी भारतात आमच्याकडे एनबीसी NBC 2016 आहे आधी ती 2005 ची होती तर गोष्टी विचारात घेतल्या आहेत आणि समित्यांनी त्या प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये सुधारणा होत राहू द्यावी लागेल काही पैलू म्हणतात की हे संशोधन पर्यावरणीय आणि आर्थिक परिस्थितीशी संबंधित असले पाहिजे आणि स्थानिक संस्कृती आणि जगण्याच्या सवयींमध्ये खोलवर रुजले पाहिजे तथापि खर्च कपात बदलांचा परिणाम खर्चात घट करणे आवश्यक आहे जेणेकरून पुरेसे आणि परवडणारे निवारा सर्वांना मिळू शकेल फोकस गरीब इनफॉर्मल क्षेत्राची परिस्थिती सुधारणे गृहनिर्माण वितरण प्रक्रियेच्या सर्व क्षेत्रांचा सहभाग अर्थ लावणे लवचिकता आणि विविध प्रकारच्या साहित्य आणि तांत्रिक उपाय यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आता आज तेथे काही विशिष्ट घरे स्टॅण्डर्ड आहेत जी स्थानिकरीत्या उपलब्ध असलेल्या दगडी बांधकामांना परवानगी देणारी आहे जी स्वदेशी पद्धतींना परवानगी देत आहे प्रवेश कायदा सहजपणे प्रवेश करण्यायोग्य आणि व्यापकपणे प्रसारित केला जावा आणि त्यामुळे वाढीव सुधारणा केल्याने कोड राहण्याची संकल्पना आणि आसपासच्या परिस्थिती उद्भवू शकतात कार्यपद्धती योजनेची मंजुरी जलद भ्रष्टाचारमुक्त आणि बिल्डरसाठी स्वस्त असणे आवश्यक आहे विकसनशील देशांमधील मंजुरीची अवस्था ही सर्वात मोठी आव्हाने आहे एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की ही प्रोसेस पाणीपुरवठा आहे की नाही वीज आहे की नाही विमानतळ प्राधिकरण आहे की नाही याची फॉर्मल मान्यता मिळविण्यासाठी सुमारे 9 ते 11 एजन्सी जातील तर या सर्व एजन्सींना मान्यता अग्निशामक आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे तर महानगरपालिका सर्व काही मंजूर करावे लागेल परंतु नंतर आपल्याला माहित असलेल्या सिंगल विंडो तपासणीकडे पहावे लागेल त्या व्यक्तीला वेगवेगळ्या एजन्सीकडे फिरावे लागते आणि मिळवावे लागते आणि त्यातच बर्याच विकसनशील देशांमध्ये भ्रष्टाचार होतो अस्तित्वात आहे आणि त्या वेळी बर्याच वेळा ते नियमांचे आणि नियमांचे उल्लंघन करते उदाहरणार्थ ते कसे पूर्ण करत नाहीत हे कोड आणि वास्तविकतेमध्ये एक मोठा फरक आहे बांगलादेशातील महमदपूर मध्ये बांगलादेश राष्ट्रीय इमारत संहिताची पुष्टी केली जात नाही जसे आपल्याकडे बांगलादेश राष्ट्रीय इमारत संहिता प्रति हेक्टर 75 युनिट्सचा संदर्भ आहे आणि प्रत्येक रहिवासी 5 सरासरी आहे आणि किमान प्लॉटचा आकार 30 स्केअर मीटर ते 25 स्केअर मीटर दरम्यान असू शकतो डेन्स मेट्रोपॉलिटन क्षेत्रे आणि पदपथ 3 मीटर विड्थ चे असले पाहिजेत पण वास्तविकता अशी आहे की सरासरी कुटुंबे पाण्यावर वाहून गेलेल्या 9 स्केअर मीटर निवासस्थानी 6 ते 8 आकाराचे लोक आहेत तर अगदी पाण्यावरच अंदाज लावला आहे जिथे कोणतेही मजबुतीकरण आले नाही अशा जागेचे कोणतेही भूखंड इतकेच नाही वॉकवे 1 5 मीटर आहेत आणि तेथे बाहेरील जागा नाही म्हणून विकसनशील देशांना सामोरे जाण्याची ही काही वास्तविकता आहे तर ते थोडक्यात जागतिक असेसमेंट अहवालांबद्दल आहे आणि त्सुनामी नंतरच्या असेसमेंट बद्दल देखील चर्चा करतो असेसमेंट अहवालाचे दोन संच आहेत मी येथे चर्चा करणार आहे एक म्हणजे गरजांचे असेसमेंट 2005 मध्ये जेव्हा एडीबी आणि संयुक्त राष्ट्र आणि जागतिक बँकेने असेसमेंट अहवाल बनविला तेव्हा प्राथमिक नुकसान आणि असेसमेंट आवश्यक आहे आणि नंतर तब्बल 2 वर्षानंतर त्सुनामीचा पाठपुरावा पुनर्निर्मिती कशी झाली विविध विभाग कोणते आहेत त्यातील प्रगती काय आहे म्हणूनच 2 वर्षानंतर पुन्हा असेसमेंट करण्याचा दुसरा मार्ग आहे आता त्सुनामीनंतर कोणत्या प्रकारचे नुकसान झाले आहे याचा विचार आंध्र प्रदेशात राज्यनिहाय क्षेत्रानुसार गृहनिर्माण क्षेत्र आरोग्य आणि शिक्षण शेती व पशुधन मत्स्यपालनाद्वारे आंध्र प्रदेशात होतो रोजीरोटी ग्रामीण आणि महानगरपालिकेची पायाभूत सुविधा किनारपट्टी संरक्षण आणि यामुळेच नुकसान व तसेच होणारे नुकसान आणि जीवनावर कोणत्या प्रकारचे प्रभाव पडतो तसेच कोणत्या गरजा असेसमेंट आहेत कोणत्या प्रकारचे बजेट आपल्याला योग्य हवे आहे आणि अल्प आणि मध्यम मुदतीच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे लागेल तर तातडीने मदत टप्प्यात तुम्हाला पुनर्वसन करावे लागेल पण पुढच्या 1 2 वर्षाच्या मध्यम मुदतीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे बजेट लागेल म्हणजेच प्रत्येक क्षेत्राला किती पैसे लागतात हा प्रकार आहे असेसमेंट करते आणि त्याचप्रमाणे त्सुनामीशी संबंधित खर्च आणि वित्तियांच्या परिणामावर देखील हे 2000 वर्षानुसार होते आणि जेव्हा आपण 2005 2006 ते 2008 about पर्यंत चर्चा करतो तेव्हा प्रत्येक राज्याचा यथास्थिती परिस्थिती आहे आणि त्याचप्रमाणे नवीन अर्थव्यवस्था अर्थसंकल्पने अंदाजपत्रकाचे अंदाजपत्रक तयार केले आहे परंतु जेव्हा अर्थसंकल्प अंदाज राज्य सरकारला सादर केला जाईल आणि ते त्याचे वाटप कसे करतात तेव्हा बाह्य निधी देखील यात कसा सहयोग केला जातो म्हणून 2 वर्षानंतर मी तुम्हाला दाखविला की आम्ही काय प्राप्त केले दुसरा अहवाल आता जेव्हा आपण निवारा आणि पाणी आणि स्वच्छतेबद्दल बोलतो तेव्हा वेगवेगळे विभाग त्याकडे पाहतात त्यापैकी बर्याच जणांनी वेगवेगळ्या राज्यांकडे पाहिले त्यांची संख्या काय आहे जे नुकसान झाले आहे आणि टक्केवारीची पुनर्बांधणी केली गेली आहे ती पूर्ण झाली आहेत आणि शिल्लक काय आहे आणि ते का उशीर करीत आहेत म्हणूनच पुनरावलोकन हा नेहमीच सादर केला जातो आणि हेच मंत्री पाहतात किती घरांची योजना आखली गेली किती कार्यान्वित झाली किती रिकामे झाली आणि किती प्रलंबित आहेत तर ही पायाभूत सुविधा आहे रस्ते कोणते आहेत कोणत्या प्रकारचे महामार्ग आहेत कोणत्या प्रकारचे पंचायत कार्यालये आहेत कोणत्या प्रकारच्या समाज सुविधा आहेत तर हे सर्व पायाभूत सुविधा आणि पुन्हा पूल सार्वजनिक इमारती रस्ते त्यापैकी किती आहेत नियोजित त्यापैकी किती पूर्ण झाली बजेटच्या आवश्यकता काय आहेत त्याचप्रमाणे आरोग्यापासून आरोग्याचा विभाग एचआयव्ही एड्स तसेच तुम्हाला माहित असलेली मनोवैज्ञानिक काळजी त्यामुळे डिजास्टरच्या घटनेत आई वडील गमावलेली बरीच मुले त्यांची काळजी कशी घेता येईल ती स्त्री कशी आहे ज्याने आपल्या पती गमावल्या त्यांना वैकल्पिक आजीविका प्रणाल्यांचे आणि आपल्या परिचित मुलांसाठी आरोग्य आणि पोषण कसे प्रदान केले जाऊ शकते याबद्दल थोडेसे प्रोत्साहन दिले जाऊ शकते आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाल संरक्षण बालकामगार आणि अनाथ मुलांचे संरक्षण कसे करता येईल चांगल्या शैक्षणिक प्रणाली प्रदान करुन आणि त्यांची उपजीविका पैलू देऊन त्यांच्या मानसिक परिस्थितीत कसे सुधारले जाऊ शकते त्सुनामीच्या बाबतीत बर्याच मच्छीमारांनी त्यांच्या बोटी त्वरित गमावल्या फायबर बोटी दिल्या गेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती असलेले काही आर्थिक खर्च काही नेट व फिश गियर खरेदी करण्यास आधार दिला आहे तसेच कोणत्या प्रकारचे पर्यावरणीय परिणाम आणि त्यात सुधारणा कशी झाली कोणत्या प्रकारच्या वृक्षारोपणांची काळजी घेतली गेली आहे म्हणून या सर्व गोष्टींचा हिशोब देण्यात येईल तसेच आगामी डिजास्टर उद्भवल्यास डिजास्टर रिस्क व्यवस्थापनास समुदायाचे प्रशिक्षण कसे दिले जाते त्यांना कसे तोंड द्यावे लागते आणि माहिती दळणवळण तंत्रज्ञान आणि समन्वय तामिळनाडूमध्ये पूर्वी योग्य चेतावणी देणारी यंत्रणा नव्हती पण आता त्यांनी काय केले त्यांनी मूळ गावे ओळखली ज्या मध्यवर्ती राज्यापासून ते राज्य स्तरापर्यंत कम्युनिकेशन यंत्रणा बसवतील आणि मग ती खेड्यात जातात नोड्स आणि ते जेथे या पैलूचा प्रसार करतात आणि संगणक कसे ऑपरेट करावे ही माहिती कशी ऑपरेट करावी आणि कशी समजून घ्यावी आणि ही माहिती कशी पाठवावी यासाठी प्रशिक्षित करते तर या सर्व क्रियाकलाप वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतले आहेत परंतु वास्तविकता अशी आहे की चांगल्या आयुष्याच्या बाबतीत ते कितपत यशस्वी ठरतात याकडे लक्ष नसते मंत्रालये फक्त संख्यांबद्दल चर्चा करतात त्यातील किती व्यापलेल्या आहेत आणि किती आपल्याला योग्यरित्या माहित आहेत सांस्कृतिक गरजा किंवा त्यांच्या रोजीरोटीच्या गरजा लक्षात घेतल्या आणि एखाद्या व्यक्तीने या ठिकाणी कसे जुळवून बदल केले आणि इतर व्याख्यानात आम्ही या निवारा त्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक गरजांमुळे कशा सुधारित केले याबद्दल चर्चा केली आहे तर मला असे वाटते की जर या प्रकारचे गुणात्मक असेसमेंट देखील तेथे असेल तर मंत्री मंडळामध्ये किंवा नोकरशाहीच्या स्थापनेत ही उणीव आहे तर या अँगल देखील पहावे लागेल मी आशा करतो की आपण या असेसमेंट अहवालाबद्दल समजून घ्याल खूप खूप धन्यवाद